भारतीय विद्यापीठे पेटंट चा वापर कशा पद्धतीने करतात हे आपण आता पाहू शैक्षणिक संस्थांचे मानांकन करण्यासाठी NIRF म्हणजे National Institute Ranking Framework च्या माध्यमातून विशिष्ट प्रकारची रचना करण्यात आली आहे हे काम भारत सरकार द्वारा केले जाते संस्थांचे मानांकन करण्यासाठी NIRF विविध प्रकारच्या निकषांचा वापर करते जसे की अध्यापन अध्ययन संसाधनांचा वापर संशोधन आणि व्यवसायिक उपक्रम पदवी अभ्यासक्रमाची निष्पत्ती संस्थांचे विस्तारित कार्यक्रम आणि सर्वसमावेशकता संस्थांचा दृष्टिकोन इत्यादी सदरील तक्त्यामध्ये 2018 ची भारतीय शिक्षण संस्थांची रँकिंग दर्शविलेली आहे यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रथम स्थानावर असून पहिल्या पाच संस्था मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास बॉम्बे दिल्ली आणि खरगपूर यांचा समावेश आहे या संस्थांच्या समोर त्यांचे गुण आणि रँक आहे तुम्ही जर स्क्रीन शॉट वरील पीडीएफ लिंक वर गेला तर तुम्हाला प्रत्येक विद्यापीठाचे किंवा संस्थेची रँकिंग दिसून येईल विद्यापीठांच्या रँकिंग निश्चिती मध्ये संशोधन आणि व्यवसायिक उपक्रम या घटकास अधिक महत्त्व दिले गेले आहे यां निकषा अंतर्गत संशोधन प्रकाशने त्यांची गुणवत्ता पेटंटस आणि प्रकल्प यांचा समावेश होतो संस्थांच्या रँकिंग निश्चिती मध्ये पेटंटस चा महत्त्वाचा वाटा आहे संबंधित आलेखा मध्ये पेटंट आणि रँकिंग यांचा संबंध आपण पाहू शकतो उदाहरणार्थ आय आय टी मद्रास ची रँकिंग 1 आहे कारण या संस्थेची मागील तीन वर्षात मान्यताप्राप्त पेटंट 54 असून प्रकाशित पेटंटची संख्या 395 आहे तर पेटंटच्या माध्यमातून या संस्थेने सहा करोड रुपयापेक्षा अधिक रक्कम प्राप्त केलेली आहे आय आय टी कानपूर या संस्थेची रँक 10 आहे आणि त्यांचे पेटंटस 29 आहेत प्रकाशित पेटंट 203 आहेत तर महसूल 81 लाख रुपये आहे NIT रूरकेला या संस्थेची रँक 15 आहे या संस्थेची पेटंटस नाही आहेत पण त्यांचे प्रकाशित पेटंट 03 आहेत तर थापर इन्स्टिट्यूट चे रँकिंग 20 आहे त्यांचे 1 पेटंट मान्यताप्राप्त असून 11 पेटंट पेंडिंग आहेत आणि त्यांनी पेटंट च्या माध्यमातून दोन करोड रुपयांपेक्षा जास्त निधी मिळविला आहे यावरून आपल्या लक्षात येते की NIRF रँकिंग रचनेत पेटंटस आणि रँकिंग यांचा जवळचा संबंध आहे भारतातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन व मानांकन करणारी संस्था The National Assessment and Accreditation Council सुद्धा मूल्यमापनाच्या निकषांत पेटंट वरती भर देते या संस्थेच्या गुणवत्ता निर्देशांक रचनेमध्ये संशोधन नवोपक्रम आणि विस्तार कार्यक्रम यावरती विशेष भर दिला असून याअंतर्गत उच्च शिक्षण संस्थांनी प्राप्त केलेल्या पेटंटचा समावेश केलेला आहे तसेच उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन पूरक व्यवस्था आहे का यावरही मूल्यांकनात भर दिला जातो यू जी सी आणि ए आय सी टी ई या नियामक संस्थांनी पेटंट संदर्भातील कार्यांना आवश्यक केले आहे यूजीसीने विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांना आय पी आर हा ऐच्छिक विषय म्हणून अभ्यासक्रमात समावेश करण्याविषयी विनंती केलेली आहे तसेच ए आय सी टी ई च्या मान्यता प्रक्रिया संबंधी माहिती पुस्तिकेमध्ये आय पी आर सेल स्थापन करण्याविषयी सुचविलेले आहे तेव्हा तंत्रशिक्षण संस्थामध्ये आय पी आर सेल स्थापन करणे गरजेचे असून ए आय सी टी ई ने आय पी आर संदर्भात मार्गदर्शक तत्वे ही जारी केलेले आहेत